तर आपण पुढे जाऊया चला तर आता या क्षणांच्या पद्धतीचे खऱ्या अर्थाने सुत्रीकरण करूया तर लक्षात ठेवा माझे ऑपरेटर Lϕ बरोबर f होते तेच माझे ऑपरेटर समीकरण होते बरोबर तर L हा मजेदार आहे सर्वप्रथम तर मी काय करावे मी म्हणालो की मी डोमेनसाठी बेसिस bn वापरणार आहे म्हणून मी जे काही function शोधण्याचा प्रयत्न करीत आहे ते bnच्या आधारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करू तर सगळ्यात आधी मी तसे करणार आहे तर मी हे कसे लिहावे चला असे समजू या की bn's हे आपण आपले जीवन साधे ठेवूया bn's आणि tn's त्याला ऑर्थोनॉर्मल असे म्हणू त्यांना तसे असण्याची गरज नाही परंतु हे गणित सुलभ करतात तर प्रश्न असा आहे की मी b च्या दृष्टीने ϕ कसा लिहिणार तर तर ते एखादे कॉन्स्टन्ट आहे परंतु ते काँस्टंट्स काय आहेत Inner products बरोबर म्हणून मी ϕ असे लिहीन मी त्यांना एक काँस्टंट्स म्हणून लिहू शकतो ज्याला आपण असे म्हणू हा एक basis असल्याने या basis चा एक रेषात्मक संयोजन म्हणून मी कोणतेही function व्यक्त करण्यास सक्षम असावे आणि आता मला काय माहित आहे आणि काय अज्ञात आहे ते येथे शोधायचे आहे विद्यार्थी bn bn ज्ञात आहे ϕn ϕn योग्य माहित नाही तर फंक्शन मधून मी ϕn स्केलर्सच्या सेट मध्ये रुपांतरित केले बरोबर तर ϕn शोधण्यासाठी मी दोन्ही बाजूंनी काय करावे inner products कशासोबत घ्यावा विद्यार्थीः बेसिस फंक्शन कोणत्या बेसिस फंक्शन काहीतरी दुसरे बरोबर जर मी ते दोन्ही बाजूंनी b m r inner products घेतले तर ते ऑर्थोनॉर्मल असल्यामुळे कोणता टर्म तिथे टिकून राहतो ϕm बरोबर तर दुसर्या शब्दांत मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते म्हणजे माझे ϕ हे फंक्शन घ्या आणि ते या प्रत्येक वेक्टरच्या बाजूने प्रोजेक्ट करा आणि मला या प्रोजेकशन्सची लांबी शोधायची आहे जेणेकरून मी माझी समस्या कमी केली आहे तर आता माझे ϕn अज्ञात आहेत त्याचप्रमाणे मी असे म्हणू शकतो की f ज्या रेंजमध्ये आहे मी त्या स्पेस राईटसाठी बेस वेक्टरच्या दृष्टीने लिहू शकतो तर मी त्यास fntn असे म्हणू शकतो बरोबर आणि fn हा f tn असा असणार आहे आतापर्यंत फारच क्लिष्ट काहीही नाही fn माहित आहे का विद्यार्थी fn fnचांगले माहित असावे कारण आम्ही म्हटले आहे की f हे माहित आहे असे समस्यांमध्ये दिले आहे ही एक उजवी बाजू आहे म्हणून जर f ज्ञात असेल तर कोणत्याही ज्ञात बेसिस फंक्शनवरील त्याचे प्रोजेक्शन देखील योग्य आहे तर अज्ञात काय आहेत विद्यार्थी ϕn ϕn आणि आपल्याला काय माहित आहे आपल्याकडे tn हे ज्ञात आहे आणि आपल्याकडे fn हे देखील ज्ञात आहे ठीक आहे म्हणूनच काय ज्ञात आहे आणि काय अज्ञात ते आपण अगदी स्पष्ट केले पाहिजे आपण योग्यरित्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत का हे देखील माहिती पाहिजे तर या समस्येमध्ये आपण कोणत्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत Φn's एकदा मला Φn's मिळाल्यावर मला Φ कसे मिळेल त्यास या समीकरणात परत टाका जे मला ϕ परत देईल आणि हे शोधण्यातच माझी रुची आहे जेव्हा मी या ऑपरेटर समीकरणापासून सुरुवात केली तेव्हा माझे उद्दीष्ट ϕ शोधणे हे होते जे की हे समीकरण पूर्ण करते आता माझ्या ऑपरेटर समीकरणातून समीकरणे कशी मिळवायची हा प्रश्न आहे बरोबर तर मी आतापर्यंत काय केले तर माझ्याकडे माझा L ऑपरेटर आहे आता phi मी याच्या बाबतीत लिहित आहे तर जे आहे आता क्षणांची पद्धत कोणत्या सूचना देत आहेत आता हे काय म्हणते की हे सोडवण्यासाठी म्हणजे ϕn साठी सिस्टिम्स ऑफ equations मिळण्यासाठी मला काय करावे लागेल काही हिंट L तसेही आत जाईल कारण ϕn एक संख्या आहे तर हे येथे आत जाईल जर तुम्हाला लिहायचे असेल तर हे होईल मी हे सारांश म्हणून लिहू शकतो L जाते आणि आता हे एका ज्ञात बेस फंक्शनवर कार्य करत आहे आता परंतु मला समीकरणाची प्रणाली मिळवायची आहे जेणेकरुन मी हे सोडवू शकेन हे आतापर्यंतच्या समीकरणाच्या प्रणालीसारखे दिसत नाही माझ्याकडे n व्हेरिएबल्समध्ये n समीकरणे आहेत का खरोखर काय आहे हे मला ठाऊक नाही माझ्याकडे n unknowns नक्कीच आहेत जे कि ϕn 's आहेत पण त्याच्यामध्ये माझ्याकडे n समीकरण नाहीत मग कसे मी काय करावे inner products बरोबर तर ही एक चांगली युक्ती आहे तर जे काही सुचविले जात आहे ते म्हणजे या समीकरणात मी दोन्ही बाजूंनी inner products कोणत्याही t साठी घेतले तर काय होईल तर आपण tm घेऊ मग ते काय करते तर आता मी हे सांगत आहे की मी संपूर्ण समीकरणाचे tm inner product करणार आहे संपूर्ण समीकरण येथे संपले आहे कोणते संपूर्ण समीकरण हे संपूर्ण समीकरण ठीक आहे मग ते काय झाले तर पहिला टर्म होईल तर मग summation असे राहील inner product Lbn बरोबर काय आहे आता उजवीकडची बाजू येते येथून काय टिकेल केवळ एक टर्म कारण t's खरं तर orthogonal आहे तर मग हे समीकरण काय आहे येथे एक सारांश आहे की हे किती ज्ञात किंवा अज्ञात आहे हे पूर्णपणे ज्ञात आहे मला माहित आहे की मी t b निवडले आहे आणि मला L देण्यात आला आहे तर हे पूर्णतः ज्ञात आहे त्याच्या सोबत काय आहे असे काहीतरी अज्ञात आहे जे कि ϕ आहे उजव्या बाजूला काय आहे विद्यार्थी ज्ञात ज्ञात असलेले आहे बरोबर मला काय मिळाले मला एक n व्हेरिएबल् समीकरण मिळाले आहे बरोबर मी किती वेळा या प्रक्रियेची पुनरावृत्ती करू शकतो मी N वेळा याची पुनरावृत्ती करू शकतो प्रत्येक ts बरोबर म्हणूनच याला परीक्षणे फंक्शन असे म्हणतात मी त्या प्रत्येकाबरोबर एकामागून एक समीकरण तपासत आहे आणि मला n समीकरणे मिळत आहेत बरोबर तर सर्व मॅट्रिक्स समीकरणे घेऊन समजा मला Ax b असे काहीतरी मिळाले आहे तेच तर मला मिळाले तर मग माझे Amn काय असेल तर ओळी वेगवेगळ्या कशा निवडून तयार केल्या जात आहेत प्रत्येक वेगळ्या चाचणी कार्याची निवड आपल्याला नवीन समीकरण देते तर प्रत्येक नवीन समीकर ण नवीन ओळ किंवा स्तंभ कायआहे विद्यार्थी ओळ ओळ किंवा पंक्ती साहजिकच बरोबर तर एक प्रश्न ϕ ते बरोबर आहे होय तिथे ϕ असावे बरोबर जेव्हा मी mth चाचणी कार्य निवडाल तेव्हा तिथे Amnओळ येईल आणि मला nth स्तंभ काय देईल nth बेसिस बरोबर खरे तर स्लाइड्सवर आपल्यासाठी Amn आधीच लिहिलेले आहे तर ते tm Lbn आहे जे mnth घटक आहे आणि bm काय आहे अगदी fm बरोबर तर f1 f2 पासून ते Fn पर्यन्त b हा स्तंभ वेक्टर आहे हे गोंधळात टाकणारे आहे बरोबर हो तू बरोबर आहेस तर मी कदाचित याला b नाही म्हणायला पाहिजे जे गोंधळात टाकणारे आहे आपण त्यास Ax c असे म्हणू बरोबर म्हणून आपण त्याला cm fm असे म्हणू तर मला माझे मॅट्रिक्स समीकरण Ax c मिळाले आणि हे ठीक केले तर यास औपचारिकरित्या क्षणांची पद्धत म्हणतात एकदम सरळ आपणास काय वाटते सर्व कठोर परिश्रम कुठे होतील इतकेच काय याचा अर्थ असा आहे की आपण यावर चर्चा करण्यास बराच वेळ घालवणार आहोत आपल्याला काय वाटते की कठोर परिश्रम कुठे होते विद्यार्थी transfer b शोधणे शोधणे विद्यार्थीः Transforming b Transforming b आणि आपले उत्तर विद्यार्थी bn शोधणे नाही विद्यार्थी नाही मी bn आणि tn सोपे निवडेल मला पूल्स बेसिस फंक्शन देखील निवडता येईल जर मी खूप आळशी असेल तर मी पल्स बेसिस फंक्शन निवडू शकतो तर b's आणि t's सोपे आहेत काय आहे विद्यार्थी समीकरण सोडवणे समीकरण सोडवणे कठीण नाही एकदा तुम्ही तुमची प्रणाली तयार केली किंवा समीकरणे तयार केली तर MATLAB Ab करेल आणि आपण त्याबद्दल संशोधन करू शकता परंतु संगणकीय इलेक्ट्रोमॅग्नेटिकमध्ये कार्य करणे आवश्यक आहे जेथे तो प्रयत्न येणार आहे हे inner product येथे कारण L एक जटिल ऑपरेटर आहे तर आपल्याला L वर ऑपरेट करावे लागेल आणि नंतर घ्यावे bn आणि नंतर tn सहित inner products घ्यावे तर हे येथे अगदी कॉम्पॅक्ट दिसत आहे असे दिसते की येथे हे करणे फारसे नाही विद्यार्थीः सर हे करू शकतील बरं आपण बघू तर संख्यात्मक समाकलनावर आपल्याकडे काही मॉड्यूल केले आहेत ज्या उदाहरणार्थ जेव्हा मी असे h k काहीतरी लिहितो जेव्हा मी inner products असे लिहितो तेव्हा याचा काय अर्थ होतो विद्यार्थी अखंड हा अविभाज्य आहे बरोबर तर हे कशाच्या निर्दिष्ट केलेल्यांपैकी hr′ kr′dr′ एक अविभाज्य ठरणार आहे विद्यार्थी डोमेन डोमेन आहे बरोबर मग काय होणार आहे तुम्हाला हे inner products मिळविण्यासाठी हे आणि हे यांचे integration करणे गरजेचे आहे आणि हे inside differentiation सहित integral असेल म्हणूनच येथे CEMच्या सर्व क्रिया ठीक होतात आणखी एक प्रकार मी थोडा पुढे जात आहे परंतु मी तुम्हाला येथे आणखी एक आव्हान देईन ते म्हणजे आपण ग्रीन्स function पाहिले आहेत बरोबर ग्रीन्स function येथे कुठेतरी L ऑपरेटरमध्ये दिसत असतील आणि या ग्रीनच्या फंक्शन्समध्ये एकरूपता आहे म्हणून आम्हाला singularities च्या उपस्थितीत समाकलित करण्याविषयी खूप काळजी घ्यावी लागेल तर ही काही आव्हाने आहेत बरोबर तर जुन्या वाइनला नवीन बाटलीमध्ये ठेवण्या सारखे आहे असे म्हणू या आपण आधी काय केले ते पाहूया हे असे समीकरण आहे जे आपल्याकडे होते आता आम्ही आमच्या भोळेNaïve पद्धत चे वर्णन करू इच्छितो जे नवीन भाषेतील integral समीकरण discretizing करणे आहे तर पहिले पाऊल बेसिस होता मग मी त्या बेसिस वर काय निवडले म्हणजे मी माझा व्हेरिएबल होता ρ म्हणून मी लिहिले आहे मी ρr′ बेसिस फंक्शन्सच्या संदर्भात लिहिले आहेबरोबर आणि मी त्याला ρn bnr′असे संबोधले बरोबर आणि bn असा काहीतरी होता हे माझे r' 1 0 आहे हा माझा bnr' होता जो कि nth segment आहे तर ते step १ होती म्हणून मी बेसिस फंक्शन बरोबर केले मी त्याला खरोखर बेसिस म्हणत नाही म्हणजे मी त्याला क्षणांची पद्धत म्हणालो नाही आणि परंतु मी बेसिस फंक्शन निवडले बरोबर आणि मग मी काय करावे मी चाचणी कार्य निवडले आहे का विद्यार्थी पण तो डेल्टा आहे मी प्रत्यक्षात चाचणी कार्य निवडले नाही मी या y axis बाजूने वेगवेगळ्या मूल्यांवर उजवीकडील बाजूचे मूल्यांकन केले सिलेंडर येथे होता मी येथे फक्त discrete बिंदू निवडले मी चाचणी कार्य निवडले नाही बरोबर म्हणूनच प्रेक्षकांकडून अचूक उत्तर आले आहे की चाचणी कार्य हे डेल्टा फंक्शन चे analogue आहे कसे ते पाहू तर मग आपल्या समीकरणात उजव्या बाजूस काय होते तर मी येथे लिहिलेले हे fm प्रत्यक्षात कसे आले मी जेव्हा tm आणि f चे inner product घेतले तेव्हा ते आले अशाप्रकारे मला f मिळाला बरोबर आहे आता मी टेस्टिंग फंक्शन काय म्हणतो आहे ते V मला कसे मिळेल विद्यार्थी V चे integral अगदी बरोबर तर मला V बरोबर मिळाले तर हे inner product आहे ते असे सूचित करते की माझी चाचणी कार्य काही नाही तर एक डेल्टा फंक्शन आहे ठीक तर ही सर्वात सुलभ किंवा सुस्त गोष्ट आहे जी आपण करू शकतो ठीक आहे तर या पध्दतीस पल्स बेसिस आणि डेल्टा टेस्टिंग असेही म्हणतात काही ठिकाणी ते डेल्टा चाचणी म्हणणार नाहीत कारण ते त्याला पॉइंट टेस्टिंग म्हणतील विद्यार्थी तर सर हे चाचणी घेत आहेत वेळ पहा 1558 कारण डेल्टा वेळ पहा 1500 कारण ते नेहमीच अंतर्गत असतात संदर्भ वेळ 1501 नाही ते काय आहे आपण यापूर्वी केल्या प्रमाणे integral समीकरण ला discretize करणे म्हणजे क्षणांच्या पध्दतीच्या भाषेमध्ये डेल्टा फंक्शन ला टेस्टिंग फंक्शन म्हणून निवडणे विद्यार्थीः ठीक आहे तर अडचण अशी आहे की येथे हे एक फंक्शन नाही हे सामान्यीकरण केलेले फंक्शन आहे तर मी या प्रकरणात fm बद्दल नक्की बोलू शकत नाही म्हणूनच मी परत गेलो आणि मी fm ची आणखी एक व्याख्या लिहिले बरोबर कारण मी एखाद्या ठिकाणी डेल्टा फंक्शनचे मूल्य परिभाषित करू शकत नाही तो अपरिभाषित आहे म्हणून या साठी दुसर्या शब्दाला पॉईंट कोलोकेशन मेथड म्हणतात तुम्ही कल्पना करू शकता ही पद्धत इतक्या दिवसांपासून राहिली आहे की प्रत्येकजण आला आहे व त्यास एक वेगळे नाव दिले आहे तर या गोष्टींमध्ये आपणास आढळून येते की तुम्हाला माहित आहे की ते त्याच गोष्टीबद्दल बोलत आहेत तर हे आम्ही असे काही तरी केले आहे जर आपण हे मूळ प्रश्नाकडे परत जाण्यासाठी अधिक परिष्कृत होऊ इच्छित असाल तर मी मॉड्यूलच्या सुरवातीस सांगितले होते जर आपल्याला त्यास अधिक अचूकता पाहिजे असेल तर आपण त्याऐवजी काय करू शकता डेल्टा टेस्टिंग फंक्शन न निवडू हे आपण करू शकतो तर हे बिंदू चाचणी करण्याऐवजी मी येथे माझा tm निवडला असता मी tm हा पूल्स बेसिस फंक्शन म्हणून देखील निवडला असता मी असे म्हणू शकतो की हे देखील या फॉर्मचे आहे मी हे निवडले असते विद्यार्थीः आहे तर पुन्हा प्रश्न असा आहे की या दोघांना प्रथम सारखे ठेवण्यात काही फायदा आहे का विद्यार्थीः वास्तविकः हे गणित काहीसे सुलभ करते हे करणे आवश्यक नाही आपण हे करणे आवश्यक आहे आपण चाचणी फंक्शन्सचा वेगळा सेट जिथे बेसिक फंक्शनचा एक वेगळा सेट निवडू शकता विद्यार्थी तर तो तेथे जाईल थोडेसे सोपे म्हणजे सरलीकरण थोडेसे सुलभ होते परंतु आपण वेगळे निवडल्यास ते निराकरण करण्यायोग्य किंवा काहीही झाले नाही असे नाही हे शेवटी आहे आपण माझ्या हातातले हे एकत्रिकरण करणार नाही आपण काहीतरी बरोबर कोडिंग करणार आहात ते तसे हि एक वेळचे प्रयत्न आहे तर बेसिस फंक्शनमधील चाचणीच्या वेगवेगळ्या निवडी आपल्याला वेगळी अचूकता देतात आणखी एक टर्म मी माझ्या पुढे जाण्यासाठी वापरणार आहे कारण त्यावरील प्रश्न विचारला आहे जेव्हा आपण चाचणी आणि बेसिस फंक्शन्स समान असल्याचे निवडाल तेव्हा ही पद्धत गॅलेरकिनच्या Galerkin's पद्धतीनुसार गॅलरकिन नावाच्या व्यक्ती नावावरुन घेतली आहे तर आपण गॅलरकिनची पद्धत लागू केली आहे असे म्हणत कुठेही हा शब्द वाचत असल्यास आपण ऐकत असाल तर याचा अर्थ चाचणी कार्य आणि बेसिस फंक्शन म्हणजे कदाचित सारखेच असू शकतात तर असे आवश्यक नाही की ते पल्स बेसिस फंक्शन असले पाहिजे ते बाकीच्या गोष्टीबद्दल देखील प्रत्यन करत असतील तर ती आपली आहे ही गॅलरकिनची एक पद्धत आहे जी मर्यादित घटक पद्धतींमध्ये देखील चांगली प्रचलित आहे